सेल कल्चर वर आधारित व्याख्यान मालिकेमध्ये आपले स्वागत आहे आपण सातव्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आपण बघतो आहोत न्यूरॉनची केस स्टडी आपण न्यूरॉनचे विविध प्रकार बघितलेले आहे तसेच आपण विविध प्रक्रिया अभ्यासलेल्या आहेत ज्यामध्ये डेन्सिटी ग्रेडियंट सेंन्ट्रीफिगेशन चा सुद्धा समावेश आहे या पद्धतीमध्ये डेन्सिटी ग्रेडियंट बनविण्यासाठी सुक्रोज किंवा नायकोडेन्झ किंवा ऑप्टिक प्रेप चा वापर केल्या जातो ही प्रक्रिया स्वादुपिंडाच्या पेशींचे पृथक्करण करण्यासाठी वापरल्या जाते यकृत पेशी साठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो कुठल्याही प्रकारच्या पेशी करिता याचा वापर केला जाऊ शकतो फक्त तेथे एकल सेल निलंबन असणे गरजेचे आहे याचा अर्थ म्हणजे जेव्हा आपण ऊतकांचा भाग बाहेर काढतो तेव्हा तेथे लाखो पेशी असतात आज आपल्याकडे सुदैवाने काही पद्धती उपलब्ध आहेत ज्यामध्ये आपण एनजीमॅटिक किंवा मेकॅनिकल किंवा इतर काही उपचार पद्धतींचा वापर करतो जेथे प्रत्येक पेशी ही टिशू पासून वेगळी होते आणि हे होत असताना टिशू आर्किटेक्चर कायम राहत नाही तर सिंगल सेल सस्पेन्शन निर्माण होते हे तुमचे सातव्या आठवड्यातील पहिले व्याख्यान आहे उदाहरणार्थ हा एक टिशू चा भाग आहे जो तुम्हाला त्यापासून वेगळा करायचा आहे किंवा त्या वैयक्तिक पेशी आहेत जसे काही ते त्रिमितीय टिशू आहे येथे माझ्याकडे काही नारिंगी पेशी आहे काही हिरव्या पेशी आहे ज्या त्यांच्या सारख्याच काम करणाऱ्या पेशींपासून वेगळे आहेत आणि काही पेशी पिवळ्या आहे अशाप्रकारे आपण पेशींचे विविध प्रकार निर्माण करतो आहोत आपण दोन पद्धतींविषयी बघितलेले आहे डेन्सिटी ग्रेडियंट आणि इम्यूनो पॅनिंग विषयी अभ्यासलेले आहे जेथे आपण इम्यून मार्कर चा उपयोग करतो या दोन्ही पद्धतीमधून आपल्याला सिंगल सेल सस्पेन्शन मिळते सिंगल सेल सस्पेन्शन म्हणजे ज्यात तुम्ही टिशू ला वेगळे करता आणि त्यातून आपल्याला हे मिळते एक क्षण थांबा आणि 456 या वेळेवर लक्ष केंद्रीत करा आता तुम्हाला ज्या मिश्र किंवा एकल पेशी मिळतात त्यांचा आकार वेगळा आहे सुदैवाने तुम्ही डेन्सिटी ग्रेडियंट चा वापर करू शकता यात प्रत्येकाची घनता ही वेगळी आहे आणि जर येथे घनता नसेल तर इम्यून मार्कर ची उपस्थिती तुम्हाला जाणवेल मग प्रश्न पडतो की तुम्ही येथे काय कराल येथे तुम्ही इम्यूनो पॅनिंग चा वापर करू शकता जो आपण मागच्या व्याख्यानामध्ये अभ्यासलेला आहे आणि याचाच पुढील भाग म्हणजे सेल सॉर्टिंग होय तुम्ही फ्लोरोसेंट असिस्टेड सेल सॉर्टिंग चा वापर करू शकता ज्यामध्ये F म्हणजे फ्लोरोसेंट A म्हणजे असिस्टेड C म्हणजे सेल आणि S म्हणजे सॉर्टिंग होय ही एक आधुनिक प्रक्रिया आहे फॅक्स म्हणजे नेमके काय आपण दोन पद्धती अभ्यासलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी आता एक तिसरी पद्धत जोडतो आहे या व्याख्यानांमध्ये आपण या पद्धती विषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत खोलवर जाण्याआधी आपण काही मूलभूत तर्क आणि गोष्टी जाणून घेऊ असे समजा की तुम्ही एखाद्या मैदानावर सामना बघायला जात आहात मैदानामध्ये हजारोच्या संख्येने लोक बसलेले आहे या मैदानामध्ये काही खुर्च्या आणि दालने अतिमहत्त्वाच्या लोकांसाठी राखीव करून ठेवण्यात आलेल्या आहेत तर काही खुर्च्या खेळाडूंसाठी राखीव करून ठेवण्यात आलेल्या आहे येथे पाच प्रकारचे भाग किंवा विभाग बनविलेले आहे परंतु मी प्रवेश करताना एकाच सर्वसाधारण द्वारामधून प्रवेश करत आहे ज्याप्रमाणे मी एका सार्वजनिक द्वारामधून प्रवेश करतो आहोत त्याच प्रकारे विविध प्रकारचे प्रेक्षक सुद्धा त्याच द्वारातून प्रवेश करत आहेत हे विविध प्रकारचे प्रेक्षक सामना बघायला आलेले आहे तेथे एक सेन्सर बसविलेले आहे ज्यातून आणि जेव्हा हे विविध प्रकारचे प्रेक्षक प्रवेश करतात तेव्हा सेन्सर निळ्या रंगाचा प्रकाश करते आणि तो निळा रंगाचा प्रकाश त्यांना मार्ग दाखवितो लाल रंगाचा प्रकाश हा आरक्षित लोकांना त्यांची जागा व मार्ग दाखवतो अशाप्रकारे हिरवा गुलाबी पिवळा नारिंगी हे सगळे रंग प्रकाश एका विशिष्ट प्रकारच्या प्रेक्षकांना त्यांचे मार्ग दाखवितात मला येथे सांगायचे आहे की पेशींचे पृष्ठभाग विशिष्ट रंग दर्शवितात आपल्याला वाटते की या वेगळ्या पेशी आहेत परंतु सत्य हे असते की त्या फक्त विविध रंगाचे आवरण घेऊन असतात त्यांच्याकडे फक्त विशिष्ट रंगाची प्रवेशिका असते तुमच्याकडे या विशिष्ट रंगाची प्रवेशिका असल्यामुळे तुम्ही या जागेवर बसावे लाल रंगाची प्रवेशिका असणाऱ्या लोकांनी या विशिष्ट जागेवर तर पिवळ्या रंगाची प्रवेशिका असणाऱ्यांनी या विशिष्ट जागेवर तर नारिंगी रंगाच्या प्रवेशिका असणाऱ्यांनी त्या विशिष्ट जागेवर बसावे त्यांची बसण्याची स्थानके ही वेगळी आहे म्हणून त्यांना वेगळे करणे योग्य नाही हे काम जरा किचकट आहे त्यांना वेगळे करायचे असल्यास त्यांना विशिष्ट नावे द्यावी लागेल पेशींचे पाच प्रकार आहे A B C D E मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पेशींना डेन्सिटी ग्रेडियंट च्या आधारावर वेगळे करतो आहे आणि हे शक्य आहे परंतु जर त्यांचा आकार हा एक सारखा असेल तर डेन्सिटी ग्रेडियंट वापरणे शक्य नाही म्हणून मी येथे एक नवीन प्रकार F सांगतो आहे तुम्हाला D आणि F यांच्या घनतेमध्ये क्वचितच फरक जाणवेल तसेच A आणि B यांच्या घनतेमध्ये सुद्धा क्वचितच जाणवेल या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांचे आचरण हे एकमेकांपासून वेगळे असेल मग प्रश्न हा उद्भवतो की त्यांना वेगळे कसे करायचे जसे आपण सामना बघायला असलेल्यांसाठी वेगवेगळे लेबल वापरतो तसेच आपल्याला येथे पण करावे लागेल जसे प्रेक्षकांकडे लाल पिवळा गुलाबी नारिंगी हिरवा अशा विविध प्रकारच्या प्रवेशिका असतात ज्या त्यांना त्यांचे स्थान दर्शवितात तेथे उपस्थित असणारे सेन्ट्रीज विविध रंगाच्या प्रवेशिका धारण करणार्या प्रेक्षकांना त्यांचे बसावयाचे स्थान दर्शवितात आपण जर सूक्ष्मदर्शी पातळीवर बघितले तरी या सेन्ट्रीज चे स्थान विशिष्ट प्रोब घेतात आणि आपण ज्या प्रोब विषयी बोलतोय आहोत ते आहेत फ्लोरोसेंट प्रोब येथे एक विशिष्ट प्रोब स्वतःला दुसऱ्यापासून फ्लोरोसेंट सिग्नेचर च्या आधारावर वेगळे करतात एक तर पेशीमध्ये मुळातच फ्लोरोसेंट सिग्नेचर असते किंवा ते प्रविष्ट केल्या जाते अशा प्रकारे आपल्याला मिश्र स्वरूपाच्या पेशी बघायला मिळतात आता आपण पुन्हा मागील आकृतीकडे बघू जेथून आपण सुरुवात केली होती येथे टिशू बद्दल बोलताना टिशू हे स्वादुपिंडाचे असू शकतात किंवा लिव्हरचे असू शकतात किंवा पाठीच्या मणक्याचे असू शकतात परंतु त्याने विशेष असा काही फरक पडत नाही मी येथे न्यूरॉन चे उदाहरण घेणार आहे कारण त्यावर मी बराच अभ्यास केलेला आहे येथे मी मांडत असलेला तर्क हा कुठल्याही न्यूरॉन च्या पुस्तकातून घेतलेला नाही तर तो तर्क स्टॅंडर्ड सेल कल्चर लॉजिक आहे तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची पेशी परिस्थितीला अनुसरून निवडावि लागेल तरी तुम्हाला हे समजावे लागेल की तुमच्याकडे कुठले सिक टूल्स उपलब्ध आहेत याचा उद्देश एवढाच आहे की समस्येच्या निवारणासाठी तुमच्याकडे कुठले सायंटिफिक किंवा सेल कल्चर टूल्स उपलब्ध आहेत पुन्हा आपण त्याच गोष्टीकडे वळू किती प्रकारचे रंग उदाहरणार्थ आपण निळा रंग निवडतो या रंगाची निवड येथे सांकेतिक आहे याचा तुमच्या जीवनातील लाल हिरव्या पिवळ्या किंवा नारिंगी या रंगाशी काही संबंध नाही आता असे गृहीत धरा की तुमच्याकडे पाच प्रकारच्या पेशी उपलब्ध आहेत या अद्वितीय अँटीबॉडीज आहेत मी त्यांना A B R G अशी विविध प्रकारची लेबल्स देतो आहे जसे A अँटीबॉडी B अँटीबॉडी R अँटीबॉडी ही अँटीबॉडी G o प्राईम Y प्राईम आहेत जर मी Y प्राईम ला खेळामध्ये घेतले तर पिवळ्या पेशींना पिवळ्या पेशी जुळतील सध्या मी टिशू ला घेतलेले नाही या पेशींना Y प्राईम हे लेबल असेल जर ही प्रायमरी अँटीबॉडी आहे तर या पेशींना वेगळे करण्यासाठी मला फ्लोरोसेंट टॅग वापरावा लागेल उदाहरणार्थ मला पेशींच्या पाच प्रकारांमधून दोन प्रकारच्या पेशी वेगळ्या करायचा आहेत हिरव्या आणि पिवळ्या तर मला G प्राईम निर्माण करावे लागेल आता माझ्याकडे दोन प्रकारच्या पेशी आहेत ज्यावर मी फ्लोरोसेंट प्रोब लेबल लावलेले आहे त्या म्हणजे पिवळ्या आणि हिरव्या उदाहरण म्हणून माझ्याकडे सेन्सर आहे मी पेशींना वाहून जाऊ देतो आहे माझ्याकडे एक अरुंद नळी आहे यातून एकावेळी एकच पेशी वाहून जाऊ शकते येथे हे सेन्सर आहे आणि हे द्वार आहे येथे बऱ्याच पेशी आहेत ज्या यामधून येत आहेत येथे असलेले हे चित्र जरा चुकीचे आहे मला आता या प्रकारच्या पेशी मिळत आहेत कदाचित पिवळ्या रंगाची असेल किंवा लाल किंवा गुलाबी किंवा हिरवी सुद्धा आता येथे तुम्हाला हा प्रोब दिसते आहे प्रोब हा हिरव्या आणि पिवळ्या फ्लोरोसेंट लेबल मधील फरक दर्शवितो आपल्याकडे आता आता दोन चॅनेल्स आहेत यामध्ये मी एकाला हिरवे चॅनल आणि दुसऱ्याला पिवळे चॅनल संबोधतो मला त्यांना वेगळे करायचे आहे हे काही विशिष्ट चॅनल नाही जर येथे पेशीचे आगमन झाले तर काय होईल उदाहरण म्हणून हिरव्या पेशीचे येथे आगमन झाले सेन्सर याला सेन्स करेल आणि ही माहिती पुढे पाठवेल आणि याला काढून टाकल्या जाईल येथे एक तिसरे द्वार सुद्धा आहे ते त्वरित उघडल्या जाईल आणि नंतर जसे तुम्ही बघू शकता की ते बंदच राहील आता हिरवे द्वार उघडले आहे हे पेशी कुठलीही हालचाल करणार नाही तुमच्याकडे एक नलिका आहे ज्यात तुम्ही हिरव्या पेशी गोळा करीत आहात त्याच वेळी आणि तेथून पिवळ्या पेशी सुद्धा येत आहेत तर वास्तविक जीवनात काय घडेल पिवळ्या पेशी येत आहे आणि जे द्वार बंद आहे ते आता उघडेल आणि तेथून या पेशी पुढे सरकेल या सगळ्या पिवळ्या पेशी तुम्ही गोळा करू शकता आपण पेशींचे 5 प्रकार याबद्दल बोलत होतो जेथून आपण आता दोन प्रकारांकडे सिमीत झालेलो आहे तुम्ही फ्लोरोसेंट सोर्टर बघू शकता सोर्टर किती प्रभावी आहे यावर अवलंबून असते येथे पण तोच संदर्भ आपण वापरू शकता जो आपण मैदानासंदर्भात वापरला होता जेथे तुम्हाला तेथे उभे असलेले सेंट्रींज तुम्हाला कोठे बसायचे आहे हे सांगते अशाप्रकारे फ्लोरोसेंट असिस्टेड सेल सॉर्टिंग हे आधुनिक एक सेल कल्चर प्रयोग शाळेमधील एक प्रभावी तंत्र आहे जेव्हा तुमच्याकडे विविध प्रकारच्या पेशी असतात तेव्हा त्यांना वेगळे करण्यासाठी हे तंत्र अतिशय उपयोगी ठरते आपण व्याख्यानांमध्ये अभ्यासल्या प्रमाणे तुमच्याकडे विशिष्ट प्रकारचे मार्कर असणे गरजेचे आहे कारण त्यांच्याशिवाय एकमेकांपासून वेगळे करण्याची प्रक्रिया अतिशय कठीण किंवा अशक्य आहे अशाप्रकारे पेशींना वेगळे करण्यासाठी डेन्सिटी ग्रेडियंट सेंन्ट्रीफिगेशन इम्यूनो पॅनिंग फ्लोरोसेंट असिस्टेड सेल सॉर्टिंग या तीन प्रकारच्या पद्धती उपलब्ध आहेत आपण इथपर्यंत जे बघितलेले आहे त्यावर एकदा विचार करा तुमच्याकडे विविध प्रकारचे न्यूरॉन आहेत जे ऑलिगोस मायक्रोग्लिया एस्ट्रोसाइट्स आहेत तुम्ही त्यांना फक्त डेन्सिटी ग्रेडियंट वापरूनच वेगळे करू शकत नाही तर इम्यूनो पॅनिंग वापरून सुद्धा वेगळे करू शकता फॅक्स संदर्भात इम्यूनो पॅनिंग विषयी जाणून तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल की या विशिष्ट पेशी कुठल्या परिस्थितीत आपल्या पृष्ठभागावर विशिष्ट मार्कर दर्शवितात आणि म्हणूनच फ्लोरोसेंट असिस्टेड सेल सॉर्टिंग हे एक पेशींना वेगळे करण्यासाठी प्रभावी तंत्र आहे या व्याख्यानामध्ये आपण येथे थांबू आणि पुढच्या भागांमध्ये काही विविधांगी पैलूंवर चर्चा करू ज्यातून आपल्याला वास्तविक जीवनामध्ये अस्तित्वात असलेल्या सेल कल्चर विषयी माहिती मिळेल